आतापर्यंत या कोर्समध्ये आपण बौद्धिक संपदा हक्का संदर्भात प्रस्तावना पहिली आहे बौद्धिक संपदा हक्काच्या मूलभूत प्रकारांची थोडक्यात ओळख आपण करून घेतली आहे तसेच पेटंट्स ट्रेड मार्कस कॉपीराइट आणि डिझाईन आरेखन यांचीही ओळख आपण करून घेतली आहे त्यानंतर विद्यापीठाच्या उद्योजकता विकास कार्याची आपण ओळख करून घेतली आणि हेही पाहिले की विद्यापीठाच्या संशोधन विषयक कार्यातून उद्योजकता विकास कार्याचा उगम झालेला आहे आणि विद्यापीठाच्या संशोधन विषयक कार्यातून विकसित झालेल्या उत्पादने व सेवा यांचे संरक्षण बौद्धिक संपदा हक्क कायद्याद्वारे केले जाते त्यानंतर आपण शोधांचा शोध कुठे आणि कशा प्रकारे घेतला जातो आणि आपल्या शोधास पेटंट मान्यता मिळू शकते की नाही ज्याला आपण पेटंटयोग्यता शोध असे म्हणतो याचीही ओळख करून घेतली आणि शेवटी आपण आय पी सेंटर ची भूमिका विस्ताराने समजून घेतली या व्याख्यानामध्ये आपण आय पी सेंटरची स्थापना कशी करायची हे पाहू शैक्षणिक संस्था विद्यापीठ किंवा महाविद्यालयात बौद्धिक संपदा केंद्र किंवा आय पी सेंटर ची स्थापना कशी करायची हे आपण पाहू तेव्हा यासंदर्भात आपण पहिला प्रश्न असा विचारू की विद्यापीठांना खरोखरच आय पी सेंटरची आवश्यकता आहे का अर्थातच याचे उत्तर उघड आहे कारण बौद्धिक संपदा हक्क कायद्याद्वारे विद्यापीठाच्या संशोधन विषयक कार्यातून निर्माण होणाऱ्या बौध्दिक संपदेचे संरक्षण केले जाते आणि संशोधन हे विद्यापीठांचे महत्वाचे अंगीकृत कार्य आहे त्यामुळे विद्यापीठातून विकसित झालेली बौद्धिक संपदा संरक्षित करणे आणि त्याचे नियमन करणे आवश्यक असते तसेच या संपदेचे व्यवसायीकरण करण्याच्या दृष्टीनेही विद्यापीठांना आय पी सेंटर ची आवश्यकता असते विद्यापीठे संशोधन विषयक कार्य करतात आणि त्याद्वारे उत्पादने व सेवा विकसित करतात आणि त्यास व्यावसायिक मूल्यही असते तेव्हा या बौद्धिक संपदा चे नियमन व संरक्षण करण्यासाठी विद्यापीठांना आय पी सेंटरची आवश्यकता असते दुसरे म्हणजे रँकिंग तुम्हाला माहिती आहे की NIRF आणि ARIIA या दोन संस्थांच्या द्वारे शैक्षणिक संस्थांचे मानांकन रँकिंग निश्चित केले जाते यासाठी या संस्था शैक्षणिक संस्थाच्या द्वारे किती पेटंट विकसित केले जातात आणि त्यांचे व्यावसायीकरण कशा पद्धतीने केले जाते यावर भर देतात तिसरे म्हणजे काही नियामक संस्था जसे की UGC AICTE आणि NAAC यांच्या द्वारे सुद्धा शैक्षणिक संस्थांना आय पी सेंटर्स ची स्थापना करण्याबाबत पेटंट फाईल करण्याबाबत आणि त्यांचे व्यवसायीकरण करण्याबाबत वेळोवेळी निर्देश जारी करण्यात आले आहेत चौथे म्हणजे आय पी सेंटरची स्थापना करणे ही शैक्षणिक संस्थांची एक महत्त्वाची अंतर्गत गरज आहे या आय पी सेंटरच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांना महसुलाची प्राप्ती होऊ शकते उदाहरणार्थ अमेरिकेमधील काही विद्यापीठांना त्यांच्या आय पी सेंटरच्या माध्यमातून निश्चित झालेल्या पेटंटस द्वारे करोडो डॉलर्सचा महसूल मिळाला आहे आता आपण NIRF ची भूमिका पाहू NIRF म्हणजे National Institutional Ranking Framework होय वरील तक्त्यामध्ये NIRF ची 2017 यावर्षीची शैक्षणिक संस्थांच्या रँकिंग साठी निश्चित केलेली परिमाने व मूल्यांकनाचे मुख्य बिंदु दर्शविले आहेत सदरील तक्त्यातील रँकिंग निश्चितीसाठीच्या पाच मुख्य बिंदू पैकी संशोधन आणि कार्यान्वित व्यावसायिक प्रकल्प यांना जास्त महत्व देण्यात आलेले आहे संशोधन आणि कार्यान्वित व्यवसाय प्रकल्प या भागामध्ये आय पी आर आणि पेटंटस मान्यता मिळालेले फाईल केले आणि परवाना प्राप्त यांचा समावेश होतो आणि याद्वारेच तुम्हाला अधिकाधिक गुण मिळू शकतात याचा अर्थ असा नाही की मानांकनासाठी केवळ आणि केवळ याच गोष्टी पुरेशा आहेत परंतु बौद्धिक संपदा हक्क मानांकनात महत्त्वाची भूमिका निभावतात कारण या प्रक्रियांचा परिणाम बाकींच्या घटकांवर होत असतो उदाहरणार्थ बौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित तुम्ही एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू करू शकता या अभ्यासक्रमाच्या द्वारे विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होऊन बाजारपेठांमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होते याचा परिणाम सहाजिकच तुमच्या संस्थेच्या मानांकनात वाढ होण्यामध्ये होतो आय पी सेंटर स्थापन केल्यामुळे तुमच्या संस्थेत विकसित झालेल्या शोधांचे व्यवसायीकरण केले जाऊन त्याद्वारे महसुलाची प्राप्ती केली जाऊ शकते आणि या अधिकच्या महसुलाचा वापर संशोधन कार्याच्या वाढीसाठी केला जाऊ शकतो तसेच याचा उपयोग मानांकनाच्या इतर परिमाणाची पूर्तता करण्यासाठी केला जाऊ शकतो तेव्हा बौद्धिक संपदा हक्कांचे प्रभाव केवळ आय पी आर आणि पेटंटस मान्यता मिळालेले फाईल केले आणि परवाना प्राप्त यांच्यापुरते मर्यादित नसून त्यापेक्षाही जास्त आहेत दुसरी रँकिंग फ्रेमवर्क संस्था म्हणजे Atal Ranking of Institutions on Innovation Achievements होय ही संस्था सुद्धा मानांकनासाठी शैक्षणिक संस्था द्वारे नवकल्पना व नवोपक्रम यासाठी केल्या जाणाऱ्या सहाय्यतेवर अधिक भर देते ARIIA फ्रेमवर्कमध्ये मानांकन निश्चितीसाठी शैक्षणिक संस्थांनी किती कार्यशाळांचे आयोजन केले संस्थेकडे किती ओपन फोरम आहेत आणि संस्थेने नवकल्पना विकसित करण्यासाठी त्यांचा संग्रह करण्यासाठी तसेच नवकल्पनांच्या प्रमाणीकरणासाठी कोणत्या यंत्रणा राबविल्या आहेत यावर भर दिलेला आहे उद्योजकता विकास कार्यक्रमांना प्रोत्साहन व सहाय्य आय पी सेंटर्स संशोधन समूहांना विविध प्रकारचे पेटंटस फाईल करण्यासाठी योग्य ते सहाय्य पुरवितात तसेच संशोधन समुह एखाद्या कंपनीला संशोधन विषयक कार्यासाठी तसेच उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व सहाय्यता पुरवितात याचा परिणाम म्हणून बौद्धिक संपदाची निर्मिती तंत्रज्ञानाचे हस्तांतर आणि व्यापारीकरण या प्रक्रिया घडून येण्यास मदत होते तेव्हा आय पी सेंटर म्हणजे काय आय पी सेंटर ला अनेक नावांनी ओळखले जाते त्यास आय पी सेंटर तर काही ठिकाणी आय पी एम सेल तर पाश्चिमात्य देशात त्यास तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यालय किंवा तंत्रज्ञान परवाना कार्यालय असे संबोधिले जाते परंतु या सर्वांचे कार्य एकाच प्रकारचे असून आय पी सेंटरला आपण त्याच्या कार्यप्रणाली वरून ओळखतो तेव्हा याची वेगवेगळी नावं असली तरी त्याचे मुख्य कार्य म्हणजे बौद्धिक संपदाचे सुयोग्य नियमन करणे होय ज्यास आपण आय पी सेंटर किंवा आय पी एम सेल असे म्हणतो थोडक्यात आय पी सेंटर किंवा कार्यालय हे बौद्धिक संपदा च्या नियमनाचे कार्य करते बौद्धिक संपदाचे नियमन ही एक विस्तृत संकल्पना आहे यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो जसे की बौद्धिक संपदेचे निश्चयन करणे बौद्धिक संपदा ची स्क्रिनिंग करणे बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे आणि बौद्धिक संपदे स सुस्थितीत ठेवणे इत्यादी आय पी सेंटर ची कार्ये आपण विस्ताराने पाहणार आहोत परंतु तुम्हाला हे माहिती आहे की विद्यापीठे बौद्धिक संपदा संबंधीचे शिक्षण आणि जागरुकता निर्माण करण्याचे कार्य आधीपासून करीत आलेली आहेत बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे कार्यशाळा आयोजित करणे यासारख्या माध्यमातून विद्यापीठे बौद्धिक संपदा विषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करतात आणि हे कार्य विद्यापीठांमध्ये आय पी सेंटर असेल किंवा नसेल तरीही पार पाडले जाते पेटंटशोध स्क्रीनिंग किंवा ज्यास आय पी इंटेलिजन्स असेही संबोधले जाते हे केवळ आय पी सेंटर द्वाराच केले जाते हे कार्य थर्ड पार्टीला दिले जाऊ शकत नाही तर आय पी सेंटरद्वारेच ते पार पाडले जाते या कारणामुळेच शैक्षणिक संस्थांमध्ये आय पी सेंटरची स्थापना करणे अत्यावश्यक आहे ज्याद्वारे आय पी स्क्रीनिंग किंवा आयपी इंटेलिजन्स हे पेटंट विषयक महत्वाचे कार्य पार पाडले जाऊ शकेल आय पी ची नोंदणी एकदा का बौद्धिक संपदा ची निश्चिती झाली आणि संस्थेने संबंधित बौद्धिक संपदा हक्काचे संरक्षण करण्यासाठी नोंदणी करण्याचा निर्णय घेतला की थर्ड पार्टी सेवा पुरवठादारा द्वारे पुढील कारवाई पार पाडले जाते काही वेळा विद्यापीठे त्यांच्या अंतर्गतच बौद्धिक संपदाची नोंदणी करतात परंतु त्यासाठी वेगळ्या प्रकारची आस्थापना आणि वेगळ्या प्रकारचे व्यवसायिक तज्ञ यांची गरज असते यासाठी विद्यापीठांमध्ये पेटंट एजंट असणे आवश्यक असते आणि त्याद्वारे बौद्धिक संपदा ची नोंदणी केली जाते त्यानंतर तुम्हाला बौद्धिक संपदा हक्क अबाधित ठेवण्यासाठी त्याची पुनरनोंदणी करावी लागते तसेच त्याचा परवाना प्राप्त करून व्यवसायीकरण करता येते आणि त्याद्वारे महसूल प्राप्त करता येतो तेव्हा आय पी सेंटरच्या कार्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल बौद्धिक संपदा ची निश्चिती करणे बौद्धिक संपदेचे स्क्रिनिंग करणे याला आय पी इंटेलिजन्स म्हणतात तसेच बौद्धिक संपदा चे नियोजन व संरक्षण करणे इत्यादी जर ही सर्व कार्ये तुमच्या संस्थेमध्ये कार्यक्षम पद्धतीने पार पाडली जात असतील तर याचा अर्थ तुमच्याकडे आय पी सेंटर आहे किंवा अशी काही यंत्रणा आहे किंवा थर्ड पार्टी द्वारा सेवा पुरविल्या जात आहेत जी की आय पी सेंटरची कार्ये आहेत आय पी सेंटरचे प्रथम कार्य म्हणजे बौद्धिक संपदा संदर्भात शिक्षण देणे होय या कार्याचा भाग म्हणजे बौद्धिक संपदा विषयी जागरूकता निर्माण करणे बौद्धिक संपदा विषयी च्या शंकांचे निरसन करणे होय आय पी सेंटर्स मधील तज्ञ व्यक्तींकडे अनेक लोक बौद्धिक संपदा विषयी शंकांचे निरसन करण्यासाठी येतात आणि आय पी सेंटरद्वारे त्यांच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो बौद्धिक संपदा विषयी जागरुकता निर्माण करण्याचे कार्य संकल्पनांच्या आणि माहितीच्या आदान प्रदानाच्या माध्यमातून आय पी सेंटर करीत असते आय पी सेंटरचे शैक्षणिक कार्य तीन भागात विभागले जाऊ शकते एक म्हणजे बौद्धिक संपदा विषयी मूलभूत शिक्षण देणे आणि विविध प्रकारच्या बौद्धिक संपदा चे निश्चयन कसे करायचे याविषयीचे मार्गदर्शन करणे हे होय या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये आपण या बाबींचा प्रामुख्याने अभ्यास केला आहे जसे की बौद्धिक संपदा च्या मूलभूत प्रकारांचे निश्चितीकरण करणे आणि त्यामधील विविध क्षेत्रांचा परिचय करून घेणे बौद्धिक संपदा संबंधी मूलभूत शिक्षण देण्याबरोबरच आय पी सेंटर्सना ज्ञान क्षेत्रात होणाऱ्या बदला बाबत ही जागरूकता निर्माण करावी लागते कारण तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे सतत विस्तारणारे क्षेत्र आहे ज्यामध्ये सतत तंत्रज्ञानाचा विकास होत असतो त्यामुळे आय पी सेंटर्सना बौद्धिक संपदा बाबत शिक्षणाचे कार्य सदोदित चालू ठेवावे लागते तंत्रज्ञान क्षेत्रातील विकसित होणारे तंत्रज्ञान आणि पर्यायाने विकसित होणारी बौद्धिक संपदा याच्या नोंदी ठेवण्याच्या माध्यमातून आय पी सेंटर्सना शिक्षणाचे कार्य चालू ठेवावे लागते आय पी सेंटरच्या या शिक्षण प्रक्रियेचा तिसरा भाग म्हणजे आधुनिक बौद्धिक संपदा शिक्षण होय आय पी सेंटर स्वतःहून हे कार्य पार पाडू शकणार नाही परंतु याचा संबंध विद्यापीठात चालणाऱ्या शिक्षण व संशोधन विषयक कार्याशी आहे विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांच्या माध्यमातून शिक्षणातील आधुनिक बदल घडून येत असतात जर कोणास बौद्धिक संपदा क्षेत्रातील व्यवसायिक तज्ञ किंवा नोंदणीकृत पेटंट प्रतिनिधी बनायचे असेल तर त्याला बौद्धिक संपदा क्षेत्रातील आधुनिक शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे तेव्हा बौद्धिक संपदा शिक्षणाकडे आपण तीन स्तरावरून पाहू शकतो एक म्हणजे प्राथमिक शिक्षण जे प्रस्तुत अभ्यासक्रमाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने दिले जाऊ शकते तर दुसरे म्हणजे बौद्धिक संपदा क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या अंतरप्रक्रियांमधून घडून येते बौद्धिक संपदा क्षेत्रात जसे जसे बदल घडून येतात तसे तसे लोकांना याबाबत शिक्षण व प्रशिक्षण देणे गरजेचे असते विकसित आणि आधुनिक अभ्यासक्रमांच्या द्वारे बौद्धिक संपदा क्षेत्रांमध्ये करिअर कसे करायचे या विषयीचे शिक्षण आय पी सेंटर द्वारे दिले जाते तेव्हा आय पी सेंटर बौद्धिक संपदा विषयी केवळ जागरुकता निर्माण करत नाही तर त्याविषयीचे शिक्षणही देण्याचे कार्य करते आयपी सेंटर चे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे बौद्धिक संपदा विषयी अद्ययावत माहिती ठेवणे होय बौद्धिक संपदा क्षेत्रातील अद्ययावत माहिती ठेवणे हे जिकिरीचे कार्य आहे आणि हे कार्य इतर कोणावर सोपवणे किंवा थर्ड पार्टी द्वारे करून घेणे अवघड असते तेव्हा हे महत्त्वाचे कार्य आय पी सेंटर्स ना सदोदित पणे करावे लागते बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने किंवा कार्यशाळा या माध्यमातून हे कार्य पार पाडले जाऊ शकत नाही तर आय पी सेंटर्स द्वारे हे कार्य प्रभावीपणे पार पाडले जाऊ शकते आय पी सेंटरच्या माध्यमातून संशोधनाच्या निष्कर्षाचे व्यावसायिक मूल्य निश्चितीकरण केले जाते संशोधनाचे निष्कर्ष तुमच्या संस्थेमधून येऊ शकतात तसेच ते एखाद्या संशोधन प्रकल्पातून किंवा सल्ला प्रकल्पातून किंवा विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्या अंतरप्रक्रियातून ही विकसित होऊ शकतात तेव्हा संशोधनाचे निष्कर्ष विविध माध्यमातून येऊ शकतात या निष्कर्षांचे निश्चितीकरण करणे आणि त्यांच्या व्यावसायिक मूल्यांची चाचणी करणे ही कार्य विद्यापीठांना करावे लागतात बहुतांश विद्यापीठांमध्ये विकसित झालेल्या नवशोध किंवा नवतंत्रज्ञान यांचे शोध प्रकटीकरण फॉर्म भरणे आणि त्याची नोंदणी करणे आवश्यक असते हे कार्य पार पाडण्यासाठी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या आय पी सेंटरची महत्त्वाची भूमिका असते जर विद्यापीठात आय पी सेंटर नसेल तर हे कार्य थर्ड पार्टी सेवा पुरवठादारांकडून करून घेतले जाते तसेच बौद्धिक संपदा चे प्रकटीकरण प्रकाशनांच्या माध्यमातूनही केले जाऊ शकते अर्थात नवशोध किंवा तंत्रज्ञानाचे प्रकाशन झाले असेल तर त्यास पेटंट मान्यता मिळविणे कठीण जाते कारण पेटंट कायद्यामधील आवश्यक घटक म्हणजे संशोधनाची नाविन्यता प्रकाशना मुळे नष्ट होते हे आपण पूर्वी पाहिले आहे परंतु बौद्धिक संपदा च्या स्क्रीनिंग आणि माहितीसाठी प्रकाशने हे महत्त्वाचे स्त्रोत होत तेव्हा एखाद्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधने प्रकाशित होत असतील तर या संस्थेमधील प्राध्यापकांना याची जाणीव करून दिली पाहिजे की त्यांनी आपल्या संशोधनाचे प्रकाशन करण्यापूर्वी त्या संशोधनातील काही भाग पेटंटयोग्य आहे का याची चाचणी करून घेतली पाहिजे याद्वारे संशोधनाची एक अशी संस्कृती निर्माण होईल ज्यायोगे संशोधनांचे प्रकाशन होण्यापूर्वी आय पी सेंटरच्या माध्यमातून त्यांची चाचणी करून घेतली जाईल शोध परिणामांचे व्यावसायिक मूल्य निश्चित करण्याच्या संदर्भातील आय पी सेंटर च्या इंटेलिजन्स कार्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे या संदर्भातील आयपी सेंटर चा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शोधाच्या प्रकटीकरणाच्या व्यावसायिक क्षमतेचे मूल्यमापन करणे होय जेव्हा जेव्हा एखाद्या प्राध्यापक किंवा संशोधन समुह आपल्या संशोधनाचे प्रकटीकरण करतो तेव्हा त्याचा व्यावसायिक आराखडा तयार करणे आणि त्याच्या व्यावसायिक क्षमतांचे मूल्यमापन करणे हे आय पी सेंटरचे महत्त्वाचे कार्य आहे संशोधनांच्या फायद्यांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यापूर्वी असे मूल्यमापन करणे गरजेचे असते हे मूल्यमापन म्हणजे शोधाच्या व्यवसायिक क्षमतांचे निश्चितीकरण करणे होय हे कार्य विविध प्रकारे केले जाऊ शकते बाजारातील सद्यस्थितीतील घटकांच्या अभ्यासातून तसेच सद्यस्थितीतील सेवा पुरवठादारा द्वारे बाजारातील एखाद्या समस्येची उपाययोजना याच्या अभ्यासाद्वारे तसेच बाजारामध्ये इतर काय पर्याय उपलब्ध आहेत याच्या अभ्यासाद्वारे हे कार्य पार पाडले जाते या बाबींच्या अभ्यासावरून तुमच्या लक्षात येऊ शकते की एखाद्या संशोधना ची बाजारातील व्यावसायिक क्षमता काय असू शकेल अर्थातच नवशोधाचे असे मूल्यमापन केवळ एक अंदाज असतो परंतु असा अंदाज घेणे चांगले असते कारण ज्या शोधाच्या पेटंट मान्यतेसाठी तुम्ही गुंतवणूक करणार आहात ती एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि कदाचित त्यास तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळाल्यानंतरच त्याचे पूर्णपणे व्यवसायीकरण करणे शक्य होते सद्यस्थितीतील व्यवस्थेनुसार विद्यापीठांनी संशोधनाचा व्यावसायिक आराखडा विकसित करणे गरजेचे आहे इतर कुठल्याही व्यावसायिक आराखड्याप्रमाणे संशोधन क्षेत्रातही गुंतवणूक आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न याचा समावेश असतो तेव्हा शोधाचे पेटंट फायलिंग करण्यापूर्वी आय पी सेंटर नी हे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे की संबंधित शोधा ची व्यावसायिक क्षमता काय आहे आणि पेटंट फाइलिंग भारतात करायचे आहे की परदेशात करायचे आहे कारण शोधांचे पेटंट फाइलिंग जर भारता बाहेर करायचे असेल तर त्यासाठी परदेशात पेटंट फाईल करण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी लागते ज्यास आपण PCT route असे म्हणतो अर्थातच परदेशात पेटंट फाईल करण्यासाठीचा खर्च मोठा असतो तेव्हा पेटंट फाईल करण्यापूर्वी शोधाच्या व्यवसायिक मूल्या चे मूल्यमापन करणे आवश्यक असते संशोधनाचा व्यावसायिक आराखडा तयार करण्यामध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो जसे की तंत्रज्ञाना ची मौलिकता काय आहे तुमचे तंत्रज्ञान बाजारात आणण्यासाठी किती प्रमाणात पैशाची गुंतवणूक करावी लागेल आणि पेटंटच्या च्या माध्यमातून तुमच्या शोधाचे संरक्षण करायचे असेल तर त्यासाठी अपेक्षित खर्च किती असेल तेव्हा असा आराखडा करणे म्हणजे तुम्ही गुंतवीत असलेल्या पैशांमधून मधून तुम्हाला किती उत्पन्न मिळू शकेल याचे विश्लेषण करणारा आराखडा तयार करणे होय काही वेळा विद्यापीठे आणि संस्था सुद्धा शोधाचे गुंतवणूक आणि उत्पन्न याचे विश्लेषण करत नाहीत त्याऐवजी पेटंटसचा एक गट तयार करतात आणि त्याचे फाइलिंग करतात यामागे असा उद्देश असतो की पेटंटस च्या एका गटाचे फायलिंग केलेले असल्यामुळे त्या सर्व पेटंटस चे एकत्रित व्यवसायीकरण केले जाते ज्याद्वारे व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पेटंटस मुळे व्यवसायिक दृष्ट्या कमी महत्त्वाच्या असणाऱ्या पेटंटस ची ही विक्री करणे सोयीचे जाते तेव्हा पेटंटस च्या गटाची एकत्रित विक्री केल्यामुळे पेटंटसाठी केलेल्या गुंतवणुकीतील धोका कमी होतो तसेच व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या पेटंटच्या विक्रीमधून मिळालेल्या महसुलातून व्यवसायिक दृष्ट्या कमी महत्त्वाच्या पेटंट वरील गुंतवणूक खर्च भागविला जातो तेव्हा गुंतवणूक आणि खर्च यांचे व्यावसायिक विश्लेषण करण्याच्या बाबतीत हे दोन दृष्टिकोन आहेत परंतु तुम्हाला तुमच्या शोधा संदर्भात पेटंट फाईल करण्यापूर्वी गुंतवणूक आणि उत्पन्न याचे व्यावसायिक विश्लेषण कुठल्यातरी पातळीवर करणे गरजेचे असते कारण एकदा का तुम्ही पेटंट वर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली की हा खर्च केवळ पेटंट नोंदणी आणि त्यासंबंधीची प्रक्रिया यापुरताच मर्यादित नसून नोंदणी नंतर पेटंटला मान्यता मिळाल्यावरही त्यास पुनरनोंदणी च्या माध्यमातून कार्यान्वित ठेवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतात तेव्हा पेटंट संदर्भात लागणारा कालावधी आणि गुंतवावी लागणारी रक्कम याचे विश्लेषण करणे यालाच आपण व्यावसायिक आराखडा असे म्हणतो शोधाचे पेटंट फाईल करण्यापूर्वी त्याची व्यावसायिक क्षमता जाणून घेऊन व्यावसायिक आराखडा तयार करणे गरजेचे आहे आय पी इंटेलिजन्स संदर्भात आय पी सेंटर द्वारे केली जाणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बौद्धिक संपदा चे संरक्षण करण्यासंदर्भात घेतला जाणारा निर्णय होय काही प्रकारच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करण्याची गरज नसते काही प्रकारच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण कमी कालावधीसाठी तर काही प्रकारच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण दीर्घ कालावधीसाठी करणे गरजेचे असते तेव्हा यासंदर्भातील योग्य तो निर्णय घेण्याचे महत्वाचे कार्य आय पी सेंटर पार पाडते या कार्यामध्ये आय पी सेंटरला एक समिती मदत करत असते कुठल्या बौद्धिक संपदेचे बौद्धिक संपदा हक्क द्वारे संरक्षण करायचे याची निश्चिती आय पी सेंटरला करावी लागते कारण बऱ्याच वेळेला विद्यापीठे त्यांचे शोध प्रकाशित करण्याचा पर्याय निवडत असतात तेव्हा आय पी सेंटर नी बौद्धिक संपदेचे संरक्षण बौद्धिक संपदा हक्क द्वारे न करण्याचे ठरविले तर त्या शोधांना प्रकाशनाद्वारे प्रकट करण्याचा पर्याय स्वीकारला जातो आणि यासंदर्भात पेटंटयोग्यता शोध अहवाल मिळविण्याची प्रक्रिया केली जाते हे आपण मागच्या आठवड्यातील व्याख्यानांमध्ये पाहिले आहे प्रत्येक शोधा चे सखोल विश्लेषण करणे शक्य होत नाही तेव्हा अशा परिस्थितीत पेटंट फाईल करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करणे गरजेचे असते आय पी सेंटरचा आय पी इंटेलिजन्सशी निगडित चौथा भाग बाजारातील शोधाशी संबंधित आहे बाजारातील शोध म्हणजे आय पी सेंटर ना शोधाचे व्यवसायीकरण करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागीदारांचा शोध घ्यावा लागतो उद्योग क्षेत्रातील भागीदारांमार्फत शोधांच्या निष्कर्षाचे व्यवसायीकरण करणे शक्य होते त्यामुळे बाजारातील उद्योग क्षेत्रातील भागीदार कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये रस घेऊ इच्छितात याचा शोध आय पी सेंटर्सना घ्यावा लागतो आय पी सेंटर्स उद्योग क्षेत्रातील भागीदारांबरोबर स्वतंत्रपणे याविषयीच्या वाटाघाटी करत असतात उद्योग क्षेत्रातील भागीदारांना तंत्रज्ञानाच्या कुठल्या क्षेत्रांमध्ये रस आहे याची निश्चिती करून त्यासंदर्भात त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे महत्वाचे कार्य आय पी सेंटर्स करतात या प्रकारचे कार्य विद्यापीठांकडून सल्ला केंद्रे आणि इतर प्रकल्प यांच्या माध्यमाने सुद्धा केले जाते